आज मी एक नवीन धडा सुरू करणार आहे ज्याला बीम म्हणतात सुरुवातीला मी फ्लेक्सुरल मेंबर च्या परिचयावर व्याख्यान देणार आहे

आणि बीम हा मुळात एक संरचनात्मक मेंबर आहे जो ट्रान्सवर्स लोडिंगच्या अधीन असतो म्हणजे भार त्याच्या अक्षाला लंब असतो आणि या ट्रान्सवर्स लोडिंगमुळे मेंबर बेन्डीगचा मोमेंट तसेच शिअर स्ट्रेंथ निर्माण करतो म्हणून जेव्हा आपण रचना करणार असतो तेव्हा आपल्याला बेन्डीगच्या मोमेंट च्या विरुद्ध आणि शिअर फोर्स च्या विरुद्ध रचना करावी लागते आता संरचनेच्या एनाटॉमीत किंवा स्ट्रक्चर मध्ये आपण पाहिले आहे की कॉम्प्रेशन किंवा कॉलम टेन्शन मेंबर व्यतिरिक्त बीम देखील अस्तित्वात आहे आणि बीम हा संरचनात्मक प्रणालीतील एक महत्त्वाचा घटक आहे जो भार वाहून नेतो जो मुळात आडवा भार असतो आणि स्तंभावर येत असलेल्या सुपर स्ट्रक्चरचे भार ते प्रामुख्याने मजल्यापासून ते बीमपर्यंत आणि नंतर बीम ते कॉलमपर्यंत येते म्हणून बेन्डीगचा मोमेंट आणि शिअर फोर्स यासारख्या प्रकारच्या शक्तींविरुद्ध बीमची रचना कशी करावी हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे इतकेच नाही तर स्टीलच्या संरचनेच्या बाबतीत आपल्याला दिसेल की बीम केवळ बेन्डीगमुळे किंवा शिअर यामुळेच अयशस्वी होत नाही तर बाजूकडील बक्लिंगमुळे स्थानिक बक्लिंगमुळे टोर्सनल मोमेंटमुळे देखील अयशस्वी होते त्यामुळे अनेक गोष्टी समोर येतील आर संरचनेच्या बाबतीत आपण या गोष्टींचा अभ्यास का केला नाही कारण RC संरचनेच्या बाबतीत सामान्यतः आपण आयताकृती विभाग प्रदान करतो तर अशा प्रकारच्या समस्या येणार नाहीत परंतु स्टीलच्या संरचनेच्या बाबतीत आपण विशिष्ट भूमिका विभाग प्रदान करतो जिथे मेंबर ची जाडी खूपच कमी असते म्हणजे उदाहरणार्थ मी विभागतो तर वेव्हच्या प्लेन जाडीची जाडी खूपच कमी असते तर वेव्हच्या फ्लेंजच्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्थानिक बकलिंगची शक्यता असेल ज्याची आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे त्यामुळे या सर्व पैलूंवर या व्याख्यानात चर्चा केली जाईल तर येथे एका चित्राकडे येताना आपण पाहू शकतो की याला बीम म्हणतात सामान्यतः हा बीम आहे हा एक चॅनेल विभाग आहे जो वापरला जातो आणि येथे देखील आपण पाहू शकतो की हा एक आडवा विभाग आहे हा एक बीम आहे हा एक बीम आहे आणि काही बीम दुसर्या बीमशी जोडलेले आहेत जिथे आपण याला दुय्यम बीम म्हणतो आणि हा प्राथमिक बीम आहे तर दुय्यम बीमची चाचणी प्राथमिक बीमवर केली जाते आणि पुलाच्या संरचनेच्या बाबतीत आपण अनेकदा असे सांगतो की गर्डर आणि या पुलाच्या संरचनांचा वापर केला जातो म्हणजे बीमला प्लेट गर्डर म्हणून विचारात घेऊन डिझाइन केले जाते जेथे गर्डरचे परिमाण बेंडिंग मोमेंट आणि इतर बलांच्या आधारावर निश्चित केले जाते तर जर आपण याला बीम म्हणतो परंतु या बीमच्या मेंबर ना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे नावे दिली जातात जसे की जॉइस्ट सारखे मजले किंवा इमारतीच्या छप्परांना आधार देणारे जवळचे अंतर असलेले बीम परंतु इतर बीम वेगळे न केल्यास याला जॉइस्ट म्हणतात तर कधीकधी आपल्याला बीमला जॉइस्ट असे नाव दिले जाते जेव्हा एक मोठा बीम अनेक जॉइस्टना आधार देण्यासाठी वापरला जातो तेव्हा आपण गर्डरला कॉल करतो तर मागील उदाहरणात आपण पाहू शकतो की याला गर्डर म्हणतात हे क्रॉस बीमद्वारे समर्थित आहे हे दुय्यम बीमद्वारे समर्थित आहे तर या संरचनात्मक मेंबर ना लवचिक मेंबर ना पर्लिनसारख्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे संबोधले जाते जेव्हा ट्रसमध्ये छतावरील भार वाहून नेण्यासाठी त्याचा वापर केला जातो तेव्हा आपण त्याला पर्लिन असेही म्हणतो मग पर्लिन म्हणजे छतावरील ट्रस असतात आणि नंतर पर्लिन पुरवले जातात तर जेव्हा ते छतावरील भार वाहून नेतात आणि पायरयाना आधार देणाऱ्या बीमच्या बांधकामात किंवा पुलामध्ये डेकच्या मजल्यांना आधार देणाऱ्या आणि मजल्यावरील बीमद्वारे समर्थित असलेल्या लाँजिट्युडिनल च्या बीमला स्ट्रिंगर म्हणतात आणि इमारतीतील इतर किरणांना आधार देणाऱ्या प्रमुख किरणाला आणि पुलातील आडव्या किरणाला देखील फ्लोअर बीम म्हणतात तर जरी आपण वेगळे नाव म्हणतो परंतु डिझाइनच्या बाबतीत आपण एक लवचिक मेंबर म्हणून डिझाइन करणार आहोत तर रचना प्रक्रिया सर्व ठिकाणी समान असेल परंतु वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बीम मेंबर चा वापर ओळखण्यासाठी त्यांची नावे भिन्न आहेत इमारतीतील स्पँड्रेल बीमप्रमाणे बाहेरील भिंतींना आणि जमिनीच्या बाहेरील काठाला आधार देणाऱ्या मजल्याच्या बाहेरील परिमितीवरील बीमला स्पँड्रेल बीम म्हणतात आणि भिंत आच्छादनांना आधार देण्यासाठी वापरल्या जाणार्या औद्योगिक इमारतीच्या स्तंभांच्या भिंतीवर पसरलेल्या आडव्या किरणाला रक्षक म्हणतात आणि जेव्हा पर्लिनद्वारे आधार दिला जातो तेव्हा राफ्टर हा मुळात छतावरील बीम असतो तर राफ्टर हा पर्लिन्सद्वारे समर्थित हा छतावरील बीम आहे आणि लिंटेल आपण आधीच RCCडिझाइनद्वारे पाहिले आहे की या प्रकारच्या बीमचा वापर दगडी बांधकामातून होणाऱ्या भाराला आधार देण्यासाठी केला जातो याचा अर्थ असा आहे की एखादी खिडकीत असे समजा तेव्हा आपण येथे भार वाहून नेण्यासाठी लिंटेल प्रदान करतो तर याला लिंटेल म्हणतात आता बीमवर कार्य करणार्या शक्तींचे स्वरूप जर आपण पाहिले की मूलतः शक्तीचे स्वरूप ट्रान्सवर्स भार आहे बीममध्ये आडवा भारमेंबर च्या अधीन असतो आणि सर्व भार भार आणि विभाग सममितीच्या प्रतलात असतात याचा अर्थ समजा एक I विभाग आता तिथे आहे जेव्हा भार त्याच्या क्रॉस सेक्शनमध्ये येत असतात तेव्हा ते सममितीय लोडिंग असल्याचे मानले जाते याचा अर्थ असा आहे की तेथे कोणतेही वळणे नाही आणि असे दिसून येते की अशा किरणाला प्रामुख्याने बाहेरील टोर्शन आणि अक्षीय फोर्स शिवाय लोडिंग प्लेनमध्ये शिअर सहबेन्डीग आवश्यक आहे जरी बीमच्या बाबतीत अक्षीय फोर्स कधीकधी चित्रात येऊ शकते आणि कधीकधी असममित लोडिंगमुळे टोर्शन देखील चित्रात येईल परंतु सामान्यतः जेव्हा केवळ सममितीय अनुप्रस्थ भार मेंबर वर कार्य करत असतो तेव्हा आपण मेंबर म्हणून बीम सांगत होतो तर केवळ ट्रान्सवर्स लोडिंगच्या बाबतीत केवळ सममितीच्या बाबतीत मेंबर ला बीम म्हणतात आणि त्यानुसार रचना केली जाते तर जर आपण पाहिले तर समजा एखाद्या किरणावर विशिष्ट भार आहे तर तो अशा प्रकारे विक्षेपण करतो आणि तो विशिष्ट बेन्डीगचा मोमेन्ट निर्माण करतो आणि तो विशिष्ट शिया फोर्स निर्माण करतो तर या बेन्डीगच्या मोमेंट आणि शिअर फोर्स च्या विरुद्ध बीमची रचना करणे हा प्राथमिक उद्देश आहे आता जरी बीम सममितीय बीमचा आकार सममितीय असला आणि भार देखील सममितीच्या प्रतलात असला तरीही बीममध्ये टोर्शन पूर्णपणे टाळले जाऊ शकत नाही याचा अर्थ समजा I विभाग म्हणतो की तो सममितीय I विभाग आहे आता भार देखील सममितीय आहे जर अशा परिस्थितीत असे घडले तर याचा अर्थ असा देखील आहे की जर भार देखील सममितीच्या प्रतलात असतील आणि बीमचा आकार देखील सममिती स्थितीत असेल तर टोर्शन देखील चित्रात येऊ शकते याचे कारण असे की अस्थिरतेमुळे आणि संकुचित तणावामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे मी पुन्हा एकदा वाचत आहे याचे कारण म्हणजे संकुचित तणावामुळे निर्माण झालेली अस्थिरता तर अशा अस्थिरतेची व्याख्या बाजूकडील बक्लिंग म्हणून केली जाते आणि जेव्हा त्यात बीमचे केवळ स्थानिक घटक समाविष्ट असतात तेव्हा त्याला स्थानिक बक्लिंग म्हणतात तर बीम मेंबर च्या रचनेसाठी जाताना आपल्याला हे पाहावे लागेल की ते चालू आहे की नाही याचा अर्थ आपल्याला बाजूकडील बकलिंग आणि स्थानिक बकलिंगसाठी डिझाइन करण्याची आवश्यकता आहे की नाही आणि हे स्थानिक बकलिंग रुंदी ते जाडीच्या गुणोत्तरांचे कार्य आहे त्यामुळे रुंदी आणि जाडीच्या गुणोत्तरानुसार स्थानिक बक्लिंगचा विचार केला जाईल म्हणून जर आपण अपयशाची पद्धत पाहिली जसे मी सांगितले की अपयशाची पद्धत मुळात तीन प्रकारचे अपयश असेल प्रामुख्याने एक बेन्डीग अपयश दुसरे शिअर अपयश आणि दुसरे विक्षेपण अपयश बेंडिंग फेल्युअर सामान्यतः कॉम्प्रेशन प्लेनच्या क्रशिंगमुळे किंवा टेन्शन प्लेनच्या फ्रॅक्चरमुळे होतो कारण जर आपण बेंडिंग मोमेंट आकृती काढली तर याचा अर्थ विशिष्ट भारामुळे होतो तर वाकण्याच्या मोमेंट ची आकृती अशी असेल म्हणजे तळाशी ताण विकसित होईल आणि अशा ठिकाणी वरच्या टोकावर संकोचन विकसित होईल आणि ताण प्लेन चे भार आणि फ्रॅक्चरमुळे कॉम्प्रेशन प्लेन ची क्रशिंग होईल तर अशा प्रकारचे अपयश घडू शकते तर जर आपण क्रॉस सेक्शनच्या खोलीवर पाहिले तर स्ट्रेस अशा प्रकारे बदलेल तर येथे ते कॉम्प्रेशन असेल येथे टेन्शन असेल तरवरच्या टोकावर असलेल्या मेंबर चे टोकाचे तंतू दाबले जातील आणि ते क्रशिंग फेल्युअर होऊ शकते आणि मेंबर चा टोकाचा तळ तणावाखाली असेल आणि टेन्शन प्लेन च्या फ्रॅक्चरमुळे ते अयशस्वी होऊ शकते त्याचप्रमाणे शिअर फेल्युअर चित्रात येऊ शकते आणि हे उच्च शिअर फोर्सच्या स्थानाजवळ बीमच्या वेव्हच्या बक्लिंगमुळे उद्भवते कारण आपल्याला माहित आहे की जर आपण अशा प्रकारच्या लोडिंगची बेंडिंग मोमेंट आकृती पाहिली तर आपल्याला शिअर फोर्स आकृती दिसेल तर आधारावर जास्तीत जास्त शिअर फोर्स विकसित केली जाईल आणि अभिक्रियेच्या जवळ लाट क्रशिंगमुळे किंवा बकलिंगमुळे किंवा भार योग्यरित्या केंद्रित केल्यामुळे बीम स्थानिक पातळीवर अयशस्वी होऊ शकते तर हे आणखी एक अपयश आहे ज्याची आपण काळजी घेणे आवश्यक आहे अतिरिक्त विक्षेपणामुळे आणखी एक अपयश येऊ शकते म्हणून आपल्याला पुरेशी ताकद ठेवण्यासाठी बीमची रचना करणे आवश्यक आहे परंतु जर त्यात जास्त विक्षेपण असेल तर ते योग्य नसेल तर जास्तीचे विक्षेपण वापरकर्त्यासाठी अस्वस्थता निर्माण करेल म्हणून आपल्याला विक्षेपण देखील प्रतिबंधित करणे आवश्यक आहे तर कोडने काही विक्षेपण निकष प्रदान केले आहेत म्हणजे बीमचे विक्षेपण मर्यादित करणे म्हणून जेव्हा आपण बीमची रचना करणार असतो तेव्हा आपल्याला डिझाइनचे निकष देखील तपासावे लागतात याचा अर्थ आपण विशिष्ट भाराखाली जे काही विभाग निवडणार आहोत ते अनुमत विक्षेपणाखाली आहे की नाही ते तपासावे लागेल तर जर विक्षेपण जास्त असेल तर विभाग अयशस्वी होणार नाही परंतु आपल्याला तो सेवाक्षमतेच्या मर्यादेत ठेवण्यासाठी विभागाची पुनर्रचना करावी लागेल याचा अर्थ सेवाक्षमतेच्या निकषांनुसार आपल्याला परमिसिबल लिमिट देखील पूर्ण करावी लागेल आता पोलाद विभागाचा प्रकार तर बीमच्या बाबतीत आपण वेगवेगळ्या प्रकारचे विभाग वापरू शकतो एक म्हणजे सॉलिड सेक्शन आपण योग्य आणि चॅनेल सेक्शनसारखे वेगवेगळ्या प्रकारचे रोल्ड सेक्शन वापरू शकतो जे आपण प्रदान करू शकतो पुन्हा पातळ भिंती असलेला खुला विभाग गुंडाळलेला खुला विभाग I विभाग योग्य प्रदान करू शकतो हा पातळ भिंतींचा खुला विभाग आहे आणि कधीकधी तयार केलेले I विभाग देखील प्रदान करतात म्हणजे आपण प्रदान केलेले म्हणजे प्लेटचा विचार केला आहे तर आपल्या कडे बनवलेले आहे म्हणजे आपण येथे वेल्डेड केले आहे आपण इतर प्लेट्ससह वेल्डेड केले आहे आणि याला फॅब्रिकेटेड I विभाग म्हणतात हे गरज पूर्ण करण्यासाठी वारंवार वापरले जाते आणि कधीकधी आपण पातळ भिंती असलेला बंद विभाग देखील प्रदान करतो हे असे काहीतरी आहे की या दोन प्लेट्स अशा प्रकारे तयार केल्या आहेत तर आपण येथे वेल्डेड जोडणी करतो आणि याला पातळ भिंती असलेला बंद विभाग म्हणतात याला चौकट विभाग असेही म्हणतात तर चौकटीचा विभाग कधीकधी वापरला जाऊ शकतो हलक्या वजनासाठी कोन विभाग वापरले जाऊ शकतात आणि ट्रान्सवर्स भार कोन विभाग प्रदान केले जाऊ शकतात तथापि या ठिकाणी असममित इमारत चित्रात येईल ज्यांची काळजी घेणे आवश्यक आहे आणि काहीवेळा आपण संयुग विभाग देखील प्रदान करतो कंपाऊंड सेक्शन म्हणजे दोन विभागांचे संयोजन उदाहरणार्थ हा एक I विभाग स्टील रोल्ड I विभाग आहे आणि त्यासह जर तणावाच्या तुलनेत कॉम्प्रेशन बरेच जास्त असेल तर आपण कधीकधी वरच्या बाजूला चॅनेल विभाग देऊ शकतो तर याला कंपाऊंड सेक्शन म्हणतात जो दोन वेगवेगळ्या विभागांनी बनलेला आहे येथे तो I विभाग आणि I आणि चॅनेल विभागाचे चॅनेल विभाग संयोजन आहे मग आपण संमिश्र बीम देखील वापरतो संमिश्र बीम म्हणजे स्टील आणि काँक्रीटपासून बनलेले आहे उदाहरणार्थ हे एक प्रकरण आहे हा I विभाग आहे आणि I विभागात आपण RCc स्लॅब किंवा बीम प्रदान करतो आणि शियर कनेक्टरशी जोडतो ज्याला आपण शियर कनेक्टर म्हणतात आणि हे काँक्रीट आहे तर या प्रकारच्या विभागाला संमिश्र विभाग म्हणतात हे काही फायदे आहेत ज्या अर्थाने आपल्याला माहित आहे की काँक्रीट कॉम्प्रेशनमध्ये चांगले आहे आणि स्टील तणावात आहे तर मग मेंबर चा वापर गुरुत्वाकर्षण भाराखाली केला जातो आणि बीम मेंबर चा वापर केला जातो तर मग ते अशा प्रकारे वाकते तर अशा प्रकारे वाकणे म्हणजे वरच्या भागाकडे संकुचन होते आणि तळाशी ताण येतो म्हणून जर आपण अशा प्रकारचा संमिश्र विभाग वापरला तर काँक्रीट विभागाद्वारे कॉम्प्रेशन ची काळजी घेतली जाईल आणि स्टीलद्वारे तणावाची काळजी घेतली जाईल त्यामुळे आपण काँक्रीटच्या गुणधर्मांचा आणि स्टीलच्या गुणधर्मांचा लाभ घेऊ शकतो तसेच कधीकधी आपण एन्केस्ड बीम एन्केस्ड बीम वापरतो म्हणजे आपण विशिष्ट I विभाग प्रदान करतो आणि नंतर I विभागाची परिघ आपण काँक्रीटने टाकतो तर हे देखील कधीकधी वापरले जाते माफ करा माफ करा हे मी पुन्हा एकदा रेखाटतो आहे आय सेक्शन म्हणतो आणि नंतर ते असे कास्ट केले जाते तर याला एन्केस्ड बीम एन्केस्ड बीम म्हणतात हे काँक्रीटचे साहित्य आहे आणि स्टीलच्या आय सेक्शनने वेढलेले आहे तर हे विशिष्ट प्रकारचे विभाग आहेत जे आपण अनेकदा बीम मेंबर साठी वापरतो आणखी एक विभाग जो आपण वापरू शकतो तो म्हणजे समजा कॅन्टिलीव्हर बीममध्ये विशिष्ट यूडियल लोड आहे आता आपण पाहू शकतो की वाकण्याचा मोमेंट असे काहीतरी असेल म्हणजे वाकण्याचा मोमेंट येथे जास्तीत जास्त आणि येथे किमान असेल तर जर आपण समान विभाग प्रदान करू शकलो तर याचा अर्थ असा की या वाकण्याच्या मोमेंट चा विचार करून आपल्याला विभाग प्रदान करावा लागेल जास्तीत जास्त वाकण्याचा मोमेंट विचारात घेऊन आपल्याला एक विशिष्ट विभाग प्रदान करावा लागेल आणि आपण वापरत असलेल्या संपूर्ण विभागात जो अनार्थिक असेल तर किफायतशीर बनवण्यासाठी आपण क्रॉस सेक्शन म्हणजे वेगवेगळ्या क्रॉस सेक्शनसह विभाग प्रदान करू शकतो तर आपण एक मार्ग बनवू शकतो तो वेगळा मार्ग म्हणजे समजा आपण I विभागाचा विचार करू शकतो असे एक साधन प्रदान करू शकतो आपण I विभागाचा विचार करू शकतो आणि मग हा I विभाग आहे असे म्हणू शकतो मग आपण याला यात कापू शकतो ठीक आहे म्हणून जर आपण ते कापले तर आपण ते उलट करू शकतो आणि नंतर आपण ते वेल्ड करू शकतो तर जर आपण ते केले तर आपण पाहू शकतो की हे असे केले जाऊ शकते तर हे एक आहे आणि हे दुसरे बरोबर आहे आणि या टप्प्यात दोन विभाग वेल्डेड आहेत बरोबर हे वेल्डेड आहे तर याचा अर्थ मुळात याला टेपर सेक्शन म्हणतात तर जर आपल्याला एखादा टेपर विभाग दिसला की त्याच्या लांबीच्या बाजूने क्रॉस सेक्शनल गुणधर्म वाढत आहेत क्रॉस सेक्शनल परिमाण वाढत आहेत म्हणून जर आपण कॅन्टिलीव्हर बीमच्या बाबतीत अशा प्रकारचे मेंबर वापरले तर ते किफायतशीर ठरेल तर दुसर्या विभागाला आपण प्रदान करतो असे म्हणतात ज्याला कॅस्टेलेटेड बीम म्हणतात येथे मुळात आपण काय म्हणतो की एक I विभाग ज्याला आपण कापतो तो वेव्ह आहे समजा हा एक I विभाग आहे आणि आपण यातून कापून काढू शकतो अशा प्रकारे वेव्ह आहे तर हा एक कट अधिकार आहे आता हे दोन विभाग जर आपण विस्थापित करू शकलो तर असे म्हणा की आपण या दिशेने विस्थापित होऊ शकतो आणि हे आपण या दिशेने विस्थापित करू शकतो तर आपण असे विभाग बनवू शकतो तर आपण हे काय बनवू शकतो ते असे काहीतरी होईल ठीक आहे तर हे वेव्हमध्ये उघडेल आणि त्याचा काय फायदा आहे फायदा असा आहे की जर आपण या दोघांना सरकवले तर क्रॉस सेक्शनची खोली वाढेल जर क्रॉस सेक्शनची खोली वाढवली गेली तर सुमारे I म्हणजे या दिशेने जडत्वाचा मोमेंट म्हणजे जडत्वाचा मोमेंट वाढेल जर जडत्वाचा मोमेंट वाढला तर आपल्याला माहित आहे की ताण कमी होईल कारण ताण mI गुणिले y आहे तर त्याच विभागासह सामग्री न वाढवता जर आपण ती लाट कापून पुन्हा वळवली तर आपण मोमेंट वाहून नेण्याची क्षमता वाढवू शकतो I चे मूल्य वाढवून आपण मोमेंट वाहून नेण्याची क्षमता वाढवू शकतो कारण मोमेंट वाहून नेण्याची क्षमता सिग्मा I बाय y असेल तर मी सामग्रीच्या क्रॉस सेक्शनची खोली वाढवून I वाढवणार आहे तर या प्रकारच्या बीमला कॅस्टेलेटेड बीम म्हणतात तर या प्रकारच्या बीमला कॅस्टेलेटेड बीम म्हणतात आता हे असे दिसते तर येथे तुम्ही पाहू शकता की मी जे दाखवले आहे ते हे आहे प्रथम आपण त्यातून वेव्ह काढत आहोत आणि नंतर आपण ह्याकडे सरकत आहोत आणि नंतर आपल्याला या प्रकारचा मेंबर मिळत आहे आणि आपण वेल्डिंग जॉइंटद्वारे या उजवीकडे वेल्डिंग करत आहोत आपण एकच विभाग बनवत आहोत तर या भागाची खोली मूळ भागापेक्षा जास्त असेल जरी सामग्रीचे वजन समान असेल कारण हे समान आहे परंतु खोली वाढेल आणि जर खोली वाढवली तर I सारख्या भागाचे गुणधर्म जडत्वाचा मोमेंट वाढेल कॅस्टेलेटेड बीम बनवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे हे करताना आपण येथे एक विशिष्ट जाडी आणि खोली बरोबर एक प्लेट घालू तर जर आपण हे घातले तर आपण पाहू शकतो की लांबी मूळ लांबीपेक्षा खूप जास्त होत आहे तरयाद्वारे मी मोठ्या प्रमाणात जडत्वाचा मोमेंट साध्य करू शकतो आणि येथे आपल्याला एक अखंड बनवण्यासाठी वेल्डिंग करणे आवश्यक आहे तर हे कॅस्टेलेटेड बीमचे आणखी एक उदाहरण आहे आता आपण बीमच्या रचनेसाठी काही विचार करू जसे की जेव्हा आपण बीमची रचना करणार असतो तेव्हा आपल्याला हे विचारात घ्यावे लागेल की कम्प्रेशन प्लेनची बाजूकडील आणि स्थानिक स्थिरता लक्षात घेऊन बीम वाकण्याच्या सामर्थ्यासाठी प्रमाणबद्ध असावा कारण कॉम्प्रेशन प्लेन मध्ये बाजूकडील अस्थिरता असू शकते हे लक्षात ठेवले पाहिजे आता निवडलेल्या आकारात शिअर आणि स्थानिक बेअरिंगमधील आवश्यक ताकदीचा सामना करण्याची क्षमता असावी तर आपण कोणताही आकार निवडू कारण वेगवेगळ्या प्रकारचा आकार आपण निवडू शकतो तर तो आकार I विभाग असू शकतो किंवा चॅनेल विभाग इतर विभाग असू शकतो ज्यामध्ये आकारात शिअर मध्ये आवश्यक शक्तीचा सामना करण्याची क्षमता असावी कारण शिअर वेव्ह द्वारे घेतले जाईल त्यामुळे लहरींची जाडी शिअर स्ट्रेंथ आणि स्थानिक बॅकिंग ची काळजी घेण्यासाठी पुरेशी असावी मग सेवेच्या स्थितीत त्यांचे विचलन आणि विकृती लक्षात घेऊन बीमचे परिमाण कडकपणाच्या योग्य प्रमाणात असले पाहिजे तर परिमाणे अशा प्रकारे बनवावी लागतील की याचा अर्थ असा असावा की सेवा अटींनुसार विकृती मर्यादित मूल्याखाली असावी आता आणखी एक गोष्ट आपल्याला पाहावी लागेल की आपण चर्चा केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या विभागांमध्ये आपण चॅनेल विभाग वापरू शकतो जरी आपण कोन विभाग किंवा T विभाग देखील वापरू शकतो परंतु या प्रकारच्या विभागांना काही मर्यादा असतात जसे की कोन आणि T विभाग बेन्डीग मध्ये कमकुवत असतात म्हणून जोपर्यंत भार आडवा भार कमी पांढरा नसतो तोपर्यंत सामान्यतः आपण कोन विभाग किंवा चॅनेल विभागाकडे जात नाही किंवा Tविभाग मग चॅनेल केवळ लाइव्ह लोड लाइट लोडसाठी वापरल्या जातात याचा अर्थ जेव्हा मेंबर ची लांबी खूप जास्त असते परंतु भार कमी असतो तेव्हा अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये आपण चॅनेल विभाग वापरू शकतो गुंडाळलेले पोलाद वाहिन्या आणि कोन विभाग अशा प्रकरणांमध्ये वापरले जातात जेथे त्यांची रचना आणि अंमलबजावणी समाधानकारकपणे केली जाऊ शकते तर ते देखील लक्षात ठेवले पाहिजे कारण याचे कारण असे आहे की भार एकाच प्लेनमधे असण्याची शक्यता नाही ज्यामुळे टोर्सनल इसेंट्रिसिटि दूर होते तर अशा प्रकारचा विभाग वापरताना आपल्याला हे लक्षात ठेवावे लागेल की टोर्सनल एक्सेंट्रिसिटी चित्रात येऊ शकते तसेच या प्रकारच्या विभागांच्या बाजूकडील बक्लिंग वैशिष्ट्यांची गणना करणे कठीण आहे तर आपण येथे चॅनेल विभाग कोन विभाग किंवा Tविभाग वापरण्याचे काही दोष पाहिले आहेत नंतर आपण पाहू शकतो की लवचिक मेंबर I च्या बाबतीत विभाग सर्वोत्तम असतील कारण I विभाग सममितीय आहेत आणि ते कॉम्प्रेशन आणि टेन्शन दोन्ही समानपणे घेऊ शकतात म्हणून आपण पुढच्या वर्गात नंतर दाखवू की I विभाग का सर्वोत्तम आहेत कारण zz अक्षाबद्दलचा त्याचा जडत्वाचा मोमेंट देखील खूप जास्त आहे तर आपण विभागाचा अधिक मोमेंट मिळवू शकतो जो मोठ्या प्रमाणात भार सहन करू शकतो तर आज आपण येथे निष्कर्ष काढू इच्छितो आणि दुसऱ्या दिवशी आपण विभाग I अधिक चांगले का आहे ते पाहू आणि नंतर अपयश काय आहे ते पाहू आणि नंतर रचना पद्धती कशी विकसित करायची ते पाहू आभारी आहे